या आठवड्यात आपण वेगळ्या कन्व्हर्टर्सवर आपली चर्चा वाढवू आपण आतापर्यंत फॉरवर्ड कन्व्हर्टर आणि फ्लायबॅक कन्व्हर्टरचा अभ्यास केला आहे आयसोलेटेड क्लासमध्ये फॉरवर्ड कन्व्हर्टर हे बक कन्व्हर्टर मधून घेतले जाते आणि फ्लाय बॅक कन्व्हर्टर बक बूस्ट कन्व्हर्टरमधून घेतले गेले आहे फॉरवर्ड कन्व्हर्टरचे आणखी काही व्युत्पन्न स्वरूप आहेत पुश पुल टोपोलॉजी हाफ ब्रिज टोपोलॉजी आणि फॉरवर्ड टोपोलॉजी या तीन टोपोलॉजीजमध्ये आपण व्याख्यानांचे अतिरिक्त टप्पे पाहू आणि त्यांचे फायदे काय आहेत आणि ते कुठे वापरले जातील ते पाहू साधारणपणे तुम्ही पहाल की या तीन टोपोलॉजीजमुळे अधिक कॉम्पॅक्ट ट्रान्सफॉर्मर तयार होतील कारण ते फ्लक्स स्विंगचा वापर फॉरवर्ड आणि फ्लाय बॅकपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे करतात आपण पाहिले की फ्लक्स स्विंग नेहमी 0 ते Y पर्यंत असते परंतु पुशच्या बाबतीत हाफ ब्रिज पुल करा आणि पूर्ण ब्रिज टोपोलॉजीज फ्लक्स स्विंग Y ते Y पर्यंत असेल आणि म्हणून ट्रान्सफॉर्मर कोअरचा अधिक चांगला वापर केला जाईल आणि दिलेल्या पॉवरसाठी आकार लहान असेल पूर्ण ब्रिज टोपोलॉजी जे एक आहे जे सर्वात कॉम्पॅक्ट फॉर्मकडे नेऊ शकते आणि विशेषतः उच्च वॅटेज स्तरांवर सर्वात लोकप्रिय आहे त्यानंतर आपण मल्टिपल आउटपुट कन्व्हर्टर्सवर थोडा अभ्यास करू प्रत्यक्षात ते सारखेच फॉरवर्ड आणि फ्लायबॅक टोपोलॉजीज असतील ज्यामध्ये मल्टीपल सेकेंडरी वायंडिंग्ज असतील आणि जेव्हा तुमच्याकडे मल्टिपल सेकेंडरी वायंडिंग्ज असतील तेव्हा तुम्हाला सर्व आउटपुटमधून नियमन कसे मिळेल तर त्याआधी विशिष्ट आउटपुटचे क्लोज्ड लूपिंग कसे करायचे हे देखील जाणून घेतले पाहिजे म्हणून आपण कन्व्हर्टर्सच्या क्लोज्ड लूपिंग पैलूचा थोडक्यात अभ्यास करू आणि नंतर आपली चर्चा मल्टीपल आउटपुटपर्यंत वाढवू आणि ते कसे नियंत्रित केले जातील ते पाहू आणि नंतर वेळ मिळाल्यास आपण काही प्रगत नियंत्रण पैलू पाहू शकतो तर या आठवड्याच्या कोर्समध्ये काय समाविष्ट केले जाईल याचा सारांश हा आहे तुम्ही पाहता की हे सर्किट फॉरवर्ड कन्व्हर्टरचे आहे तुम्ही ओळखता की हे फॉरवर्ड कन्व्हर्टर आहे आणि हे डिमॅग्नेटाइजिंग वायंडिंग आहे आता मी फॉरवर्ड कन्व्हर्टर वापरून पुश पुल कन्व्हर्टरच्या उत्क्रांतीचे वर्णन करणार आहे तर पहिली स्टेप आपण प्रायमरी बाजू पाहू आपल्याकडे डिमॅग्नेटिझिंग वायंडिंग आहे डिमॅग्नेटायझिंग वायंडिंग्ज चे मुख्य कार्य म्हणजे स्विच बंद असताना डिमॅग्नेटायझिंग वाइंडिंगद्वारे कोअरमधील ऊर्जा ही पुरवठ्यामध्ये टाकली जाते आता जेव्हा ही प्रायमरी वायंडिंग बंद असते त्या काळात आपण ही संकल्पना थोडी अधिक वाढवूया पुरवठ्यामध्ये ऊर्जा टाकण्याऐवजी आउटपुटमध्ये ऊर्जा टाकूया तर ती संकल्पना आहे जी पुश पुलमध्ये येईल त्यामुळे याला डिमॅग्नेटिझिंग वायंडिंग म्हणण्याऐवजी आपण याला आणखी एक पर्यायी प्रायमरी म्हणून कॉल करू जे इनपुटमध्ये टाकण्याऐवजी आउटपुटमध्ये जाईल तर हे कसे घडणार आहे म्हणून आपण सारखीच वायंडिंग वापरु आपण त्यास दुसरी प्रायमरी म्हणू या दुसरी मध्ये समान टर्न्स गुणोत्तर आहे तर मी हे फ्लिप करेन आणि वरच्या बाजूला हे वायंडिंग इथे याप्रमाणे ठेवेन आता हे संपूर्ण कन्व्हर्टर थोडे खाली हलवू तर आपल्याकडे तिथे थोडी जागा आहे मग मी ती प्रत्येक उजव्या बाजूला हलवतो तर आपण पुढे थोडी जागा बनवतो मी येथील काही गोंधळ दूर करेन आणि आता हे जोडेन आता हा भाग डायोड भाग आहे प्रत्यक्षात येथे जोडला आहे आणि डायोड जोडण्याऐवजी मी डायोडच्या जागी आणखी एक स्विच पुढीलप्रमाणे जोडेन तर मी या टप्प्यावर या ट्रान्झिस्टरला अशा प्रकारे कनेक्ट करेन या टोकाला तुमच्याकडे आधीच ट्रान्झिस्टर आहे मला हा डायोड नको आहे कारण या डायोडच्या ऐवजी जो येथे जोडला आहे मी ट्रान्झिस्टरला तिथे जोडला आहे हा ग्राउंड येथे येऊ शकतो आणि तो कंडक्टरचा तुकडा काढून टाका आणि काढून टाका आणि मला बदलू द्या आणि याला अशा प्रकारे फ्लिप करा आणि मग मी हा ट्रान्झिस्टर येथे जोडेन आणि आपल्याकडे असे काहीतरी आहे आता हे पुश पुल सर्किट आहे तर मी काय करेन मी हे खाली हलवतो आणि या दोन गोष्टी इथे वाढवतो की या प्रकारे जोडले जाणे आवश्यक नाही आणि प्रायमरी बाजूचा संबंध आहे तोपर्यंत हे पुश पुल असेल तर या प्रायमरी भागात आपण या BJT चे नाव Q1 असे ठेवू यात ड्राइव्ह Vg1 आहे आणि नंतर तुमच्याकडे Q2 आहे ज्यामध्ये ड्राइव्ह Vg2 आहे आणि Vg1 आणि Vg2 कधीही लागू होत नाहीत त्याच वेळी ते परस्पर अनन्य आहेत आता सर्किट अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपल्याला हे माहित असले पाहिजे की जेव्हा Q1 चालू असतो तेव्हा ही वायंडिंग ही प्रायमरी वायंडिंग ची क्रिया चालू असते मी त्याला वेगळा रंग देतो तर जेव्हा ही वायंडिंग ची क्रिया चालू असते तेव्हा ही डॉट पोलॅरिटी म्हणजे सेकंडरी वायंडिंग ची क्रिया चालू असते आपण ते देखील निळ्या रंगात चिन्हांकित करू या जेणेकरून हे समजणे सोपे होईल की जेव्हा Q1 या निळ्या वायंडिंग वर असतो तेव्हा क्रिया चालू असते त्यानुसार निळी सेकंडरी वायंडिंग देखील क्रियाशील आहे जी इंडक्टरला ऊर्जा वितरीत करते आणि नंतर आउटपुट सर्किटला ट्रान्झिस्टर Q1 बंद असताना आपल्याला परिचित असलेल्या मार्गाने ही निळी वायंडिंग आहे ही निळी वायंडिंग चित्राच्या बाहेर आहे परंतु ट्रान्सफॉर्मरच्या कोअर मध्ये ऊर्जा साठवलेली असते त्यामुळे आपण अपेक्षा केली होती की Q2 च्या अनुपस्थितीत आपण आधी डायोड लावला होता आणि डायोड Vin मधून फ्रीव्हीलिंग होऊ देईल आता आपल्याला काय अपेक्षित आहे आपण आत्ताच सांगू की फ्लक्स मध्ये कोणताही बदल नाही आपण Q2 चालू करून कोअरला विरुद्ध दिशेने ऊर्जा देऊ कारण डॉट पोलॅरिटी आता येथे स्विचकडे आहे डॉट पोलॅरिटी स्विचपासून दूर आहे ही आणखी एक पोलॅरिटी आहे आणि जेव्हा तुम्ही या स्विचला उर्जा देता तेव्हा ते चुंबकीय करंट नॉन डॉट एंडमध्ये आणि डॉट एंडच्या बाहेर प्रवाहित करण्याचा प्रयत्न करत असते Q1 चालू असताना चुंबकीकरण नॉन डॉट एंडच्या बाहेर डॉट एंडमध्ये वाहते तर Q2 चालू असताना चुंबकीय प्रवाह नॉन डॉट एंडमध्ये आणि डॉट एंडच्या बाहेर वाहतो तर आपण कोअर फ्लक्स 0 वर खेचण्याचा प्रयत्न करू आणि 0 ला निगेटिव्ह भागामध्ये नेण्याचा प्रयत्न करू आणि त्या वेळी जेव्हा हे बंद असेल तेव्हा आपल्याला ही ऊर्जा इनपुटला न देता आउटपुटला पुरवण्याची इच्छा असेल तर मला याला दुसर्या रंगात चिन्हांकित करू द्या आणि हे असे म्हणू आणि हे हाताळण्यासाठी आपल्याला सेकंडरी बाजूस आणखी एक वायंडिंग आवश्यक आहे ज्यात आउटपुटमध्ये पंप करण्यासाठी समान प्रकारची डॉट पोलॅरिटी असेल तर आपण पुढील बदल करण्याचा प्रयत्न करू मी हे बदल करेन आणि मी तुम्हाला समजावून सांगेन आता तुम्हाला दिसेल की मी या प्रायमरीसाठी योग्य डॉट पोलॅरिटीसह योग्य सेकंडरी बनवले आहे आणि ते याप्रमाणे सेकंडरी मध्ये जोडलेले आहेत तर हे देखील चार्ज करावे तर आपण काय करू आपण डायोडला या पद्धतीने जोडू मी डायोडला अशा प्रकारे जोडतो हे तुम्ही समजून घेतले पाहिजे डायोड या पद्धतीने वाहत असलेला हा जंक्शन पॉईंट नाही आणि मी कदाचित या डायोडला वेगळा रंग देईन तर हा मार्ग प्रवाह आहे हे सूचित करण्यासाठी मला देखील योग्यरित्या बदलू द्या तर हा असा करंट असेल आता हे अधिक स्पष्ट झाले आहे तुम्हाला दिसेल की तुमच्याकडे इंडक्टर चार्ज करण्यासाठी दोन संभाव्य सर्किट आहेत मी तुम्हाला ते एका क्षणात समजावून सांगतो तर तुम्ही येथे पहा की जेव्हा Q1 हा डॉट एन्ड वर असतो तेव्हा सर्व डॉट एन्ड्स पॉझिटिव्ह असतात तर निळा डॉट एंड ही एकमेव कॉइल आहे कॉइलचा भाग जो या पद्धतीने इंडक्टन्समध्ये ऊर्जा पंप करू शकतो असे करू शकणारे दुसरे कोणतेही सर्किट नाही जे त्या काळात ऊर्जा पंप करू शकेल सर्किट डॉट एन्डचा हिरवा भाग पॉझिटिव्ह आहे की या पद्धतीने करंट वाहू शकत नाही याचा विचार करूया तर हे चित्राच्या बाहेर आहे हे रिव्हर्स बायस्ड आहे आणि कारण येथे डॉट एंड पॉझिटिव्ह आहे त्यामुळे हे रिव्हर्स बायस्ड बनत आहे त्यामुळे ऊर्जा प्रवाहाची एकमेव शक्यता निळ्याद्वारे आणि या निळ्या सर्किटद्वारे आउटपुट कॅपेसिटर मध्ये आहे आणि आता Q1 स्विच बंद असताना आपण काही काळ Q1 आणि Q2 दोन्ही बंद आहेत असे म्हणूया त्या काळात इंडक्टर करंटचे फ्रीव्हीलिंग होईल आणि ते यातून फ्रीव्हील होईल किंवा या मार्गात फ्रीव्हील देखील होऊ शकते जसे आपण पाहिले आहे आणि आता काही वेळाने आपण Q2 वर बदलवत आहोत असे म्हणूया ज्या क्षणी आपण Q2 चालू करतो डॉट एन्ड ग्राऊंडशी जोडलेला असतो आणि नॉन डॉट एंड पॉझिटिव्हशी जोडलेला असतो तर नॉन डॉट एंड पॉझिटिव्ह आहे म्हणजे नॉन डॉट एंड पॉझिटिव्ह आहेत या प्रकरणात हिरवा नॉन डॉट एंड जो हा हिरवा आहे त्यामध्ये इंडक्टरमध्ये उर्जा पंप करण्याची क्षमता आहे ज्या पद्धतीने मी हा बाण हलवत आहे तर ते Q2 चालू असताना सर्किटमधून करंट प्रवाहाचे संकेत देईल तर अशा प्रकारे तुम्ही पहाल की Q1 चालू आहे किंवा Q2 चालू आहे आणि इंडक्टरमध्ये चुंबकीय सर्किटमध्ये ऊर्जा पंप केली जाते त्यामुळे इंडक्टर ऊर्जा वाढते आणि नंतर जेव्हा Q2 आणि Q1 दोन्ही बंद असतात तेव्हा इंडक्टर हिरव्या आणि निळ्या रंगाच्या मार्गातून फ्रीव्हीलिंग करत असतो तर पुश पुल कन्व्हर्टर अशा प्रकारे कार्य करेल येथे ओळखा हा आउटपुट भाग आउटपुट विभाग मूलत एक बक कनवर्टर आहे सामान्य बक कन्व्हर्टर आउटपुटसह दोन प्राइमरी आणि दोन सेकंडरी मुळे 2 भाग आहेत त्यामुळे याला पुश पुल पुश आणि पुल असे म्हणतात कारण सर्किट टोपोलॉजीमुळे जेव्हा Q1 चालू असतो तेव्हा फ्लक्स एका बाजूला ढकलला जातो आणि जेव्हा Q2 चालू असतो तेव्हा फ्लक्स दुसऱ्या बाजूला ढकलला जातो आता हे पुश पुल सर्किट ऑपरेशन आहे तर आपण पहाल की हे पुश पुल कन्व्हर्टर आहे ज्याची आपण चर्चा केली आहे तुम्ही वेवफॉर्म्स पाहिल्यास आपल्याला थोडी अधिक माहिती मिळेल आता माझ्याकडे वेवफॉर्म्स लिहिण्याचा टेम्पलेट आहे आता ही पहिली ओळ आपण Q1 आणि Q2 या 2 स्विचेस ला दिलेली ड्राइव्ह दर्शवते Vg1 2 हे मी सूचित केले आहे म्हणजे Vg1 आणि Vg2 दोन्ही एकाच टाइम लाईनवर दिले आहेत आत्ता मी चर्चा करणार नाही क्षणभरासाठी हे स्पष्ट करा की हे dTs आणि 1 - dTs काय आहे ते फक्त सोडा मी ते नंतर समजावून सांगेन आता तुम्ही ज्या महत्त्वाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित कराल की या कालावधीत तो म्हणजे Q1 चालू आहे नंतर असा कालावधी आहे जेथे या कालावधीत Q1 किंवा Q2 दोन्ही चालू नाहीत जेथे मी ही पंक्ती Q1 आणि Q2 दोन्ही बंद आहेत असे दर्शवित आहे तेव्हा मी म्हणालो की Q1 Q2 केवळ परस्पर चालू असावा Q2 चालू आहे आणि Q1 बंद आहे आणि पुन्हा तुमच्याकडे कालावधी आहे आणि दोन्ही बंद आहेत आणि नंतर Q1 पुन्हा चालू आहे दोन्ही बंद आहेत Q2 चालू आहे तर या पद्धतीमध्ये तुमच्याकडे पर्यायीपणे Q1 Q2 Q1 Q2 चालू आहे आणि त्यादरम्यान एक कालावधी असतो जेव्हा दोन्ही बंद असतात हा असा नमुना आहे ज्यामध्ये आपण Vg1 आणि Vg2साठी गेट ड्राइव्ह देऊ आणि त्यानुसार Q1 आणि Q2 मध्ये बदल होईल आता हा पॅटर्न देऊन Vp पोल वर आणि नंतर अर्थातच इंडक्टर करंट्सवर वेवफॉर्म्स कसे दिसतात ते पाहू तर आपण आधी Q1 चालू असताना केलेल्या चर्चेचा विचार करता आपण पाहतो की सर्किटचा निळा भाग संपत आहे तर जेव्हा Q1 डॉटच्या बाजूने पॉजिटीव्ह असेल तेव्हा ग्राऊंडच्या संदर्भात हा बिंदू Vin आहे आणि मध्यबिंदूच्या संदर्भात हा बिंदू nVin असेल जर आपल्याकडे 1 1 चे संज्ञा गुणोत्तर असेल तर हे 1 1 आहे हे दोन समान आहेत आणि हे दोन देखील समान आहेत आणि सेकंडरी बाजू म्हणजे n वेळा टर्न्स गुणोत्तर आहे तर येथे आपल्याकडे n वेळा Vin आहे जे Vp वर दिसते तर Vp वर तुमच्याकडे येथे n वेळा Vin असेल आणि ते इंडक्टर चार्ज करेल आणि आपण येथे वेवफॉर्मचा तो भाग निळ्या रंगात सूचित करू तर मी ते निळ्या वेवफॉर्मच्या रूपात सूचित करतो म्हणून जेव्हा जेव्हा Q1 चालू असेल तेव्हा तुमच्याकडे येथे अशा प्रकारची गोष्ट असेल Q2 चालू आहे आणि पुन्हा Q1 येथे चालू आहे तर मी आता हे सूचित करतो हे असे आहे की ते कोणत्या बिंदूवर दिसेल ते पोल व्होल्टेज पॉइंटवर दिसेल आणि नंतर जेव्हा Q2 हिरव्या भागावर असेल तेव्हा सक्रिय असेल आणि तुम्हाला पोल व्होल्टेज दिसेल तेव्हा या वेळी आपल्याला समान Vin मिळेल तर जेव्हा Q1 चालू असेल तेव्हा मी येथे लिहित आहे n वेळा Vin येथे दिसेल आणि जेव्हा हिरवा भाग सक्रिय असेल तेव्हा Q2 चालू असेल तेव्हा तुम्हाला येथे n पट Vin मिळेल परंतु लक्षात ठेवा की हे येथे डॉट च्या संदर्भात अधिक असेल निळ्याच्या बाबतीत हे डॉट पोलॅरिटी परंपरा राखण्याच्या संदर्भात अधिक होते तर जर तुम्ही येथे हा वेव आकार पाहिला तर तुमच्या Vp वर निळा भाग आहे जो उच्च कमी पुन्हा उच्च आणि नंतर कमी आहे आता जर तुम्ही Q1 ची स्विचिंग फ्रिक्वेंसी घेतली तर येथे Q1 स्विच केला आहे तर इथपर्यंत काहीही नाही तुमच्याकडे Q1 चे स्विचिंग आहे मी Q1 किंवा Q2 च्या स्विचिंग फ्रिक्वेंसीसाठी पोल व्होल्टेज फ्रिक्वेंसी घेईन सर्किट्सच्या हिरव्या आणि निळ्या भागांच्या कमी होण्याच्या प्रभावामुळे पोल व्होल्टेज दुप्पट आहे परिणामामुळे पोल व्होल्टेजमध्ये फ्रिक्वेंसी दुप्पट होते आणि म्हणून आपण आता dTs आणि 1 - dTs हे पोल व्होल्टेज वेव आकाराच्या संदर्भात परिभाषित करतो तर पोल व्होल्टेज वेव फॉर्म जर आपण या बिंदूपासून या बिंदूपर्यंत नेले तर तो Ts मानला जाईल तर जेव्हा तो जास्त असेल तेव्हा तो भाग dTs मानला जाईल आणि जेव्हा तो कमी असेल तेव्हा तो भाग 1 - dTs मानला जाईल आता मी येथे तेच सूचित केले आहे ज्या भागासाठी एकतर Q2 किंवा Q1 चालू असेल त्याला dTs म्हणतात आणि जेव्हा दोन्हीपैकी एकही चालू नसेल तेव्हा भागाला 1 - dTs म्हणतात तर हे बक कन्व्हर्टर ऑपरेशन अशा प्रकारच्या व्याख्येवर आधारित आहे आणि आपण Vo शोधण्यासाठी अशा प्रकारची व्याख्या वापरू शकतो आता Vo काय असेल Vo हे याचे सरासरी मूल्य असेल तर मी आता सरासरी मूल्य काढतो तर Vp चे सरासरी मूल्य Vo असेल आणि मला माहित आहे की उच्च वेळ dTs आहे आणि कमी वेळ 1 - dTs आहे आणि सरासरी ndVin द्वारे दिली जाते आता हे nVin आहे आता d येथे परिभाषित केल्याप्रमाणे जेथे Ts हा पोल व्होल्टेजचा एक कालावधी आहे Ts हे पोल व्होल्टेज Vp च्या संदर्भात परिभाषित केले आहे जे महत्वाचे आहे कारण स्विचिंग फ्रिक्वेंसी ही पोल व्होल्टेज फ्रिक्वेंसीच्या अर्धी आहे इंडक्टरची रचना अशा फ्रिक्वेंसीवर केली जाईल जी Q1 आणि Q2 च्या स्विचिंग फ्रिक्वेंसीच्या दुप्पट असेल कारण or ing प्रभावामुळे इंडक्टर दुप्पट फ्रिक्वेंसी पाहतो तीनही टोपोलॉजीजमध्ये तुम्हाला लक्षात ठेवण्याचा हा अतिशय कळीचा मुद्दा आहे जे पुश पुल कन्व्हर्टर हाफ ब्रिज कन्व्हर्टर आणि फुल ब्रिज कन्व्हर्टर आहे जिथे ह्या तिन्ही कन्व्हर्टरच्या आउटपुट बाजू किंवा सेकंडरी बाजू तंतोतंत सारख्याच असतात फक्त प्रायमरी बाजू हाफ ब्रिज आणि फुल ब्रिज कन्व्हर्टरमध्ये बदलते त्यामुळे इंडक्टरला दोन घटकांचा an or ed प्रभाव दिसेल आणि म्हणून इंडक्टरमध्ये व्होल्टेजची फ्रिक्वेंसी प्रायमरी बाजूला स्विचिंग फ्रिक्वेंसी च्या दुप्पट असेल तर हा एक पैलू आहे ज्याचा तुम्ही विचार केला पाहिजे आणि d हा नेहमी पोल व्होल्टेजच्या संदर्भात परिभाषित केला जातो ब्रिज ट्रॅम्पोलिनसाठी त्या पुश पुल ऑपरेशन्सच्या बाबतीत हा महत्त्वाचा पैलू आहे इंडक्टर IL द्वारे करंट पाहू तर Q1 चालू असताना सर्किटचा निळा भाग सक्रिय आहे आणि पोलवर तुम्हाला nVin दिसतो तर L ह्या दराने इंडक्टरमध्ये करंट वाढत असेल तर हा दर येथे nVin Vo आहे आपल्याला माहित आहे की तो L द्वारे Vo आहे त्यामुळे तो ज्या दराने वाढेल त्यानंतर तो त्या काळात परत येईल जेव्हा इंडक्टर फ्रीव्हीलिंग असेल आणि दरम्यान जेव्हा दोन्ही Q1 आणि Q2 बंद असतात तेव्हा पुन्हा Q2 सर्किटच्या हिरव्या भागावर सक्रिय आहे आणि Vp पोलवर Vin लागू केला जातो आणि तो पुन्हा nVin -Vo L च्या दराने वर येईल आणि मग तो खाली येईल आणि जेव्हा ते खाली येत असेल तेव्हा ते VoL दराने असेल आणि हे होतच राहते तर इंडक्टर करंट कसा दिसेल आणि त्याची सरासरी Io आहे तर हे सर्व बक कन्व्हर्टरसारखे आहेत कारण सर्किटचा आउटपुट भाग बक कन्व्हर्टर सारखाच आहे आता तुम्ही Q1 किंवा Q2 साठी रेटिंग पाहिल्यास Q1 किंवा Q2 साठी Vceo रेटिंग दोन पट Vin पेक्षा जास्त असावे हे कसे घडते तर तुम्ही येथे पहा की जेव्हा Q1 चालू असेल तेव्हा Vin डॉट पॉझिटिव्ह Vin आहे आणि नॉन डॉट एंड ग्राऊंड शी जोडलेला आहे आता असे गृहीत धरा की Q1 आता हालचाली बंद करतो Q1 स्विच बंद करतो तेथे पोलॅरिटी चा उलटा परिणाम होईल आणि येथे अधिक असेल आणि येथे ते वजा Vin आहे आणि सर्किटमध्ये येथे एक Vin जोडलेला आहे तर तुमच्याकडे Vin आहे आणि Q1 मध्ये दिसणार्या पोलॅरिटीच्या परिवर्तनामुळे दुसरा Vin येत आहे तर Q1 ने किमान दोन वेळा Vin चा सामना केला पाहिजे त्याचप्रमाणे Q1 चालू असताना Q2 बंद होतो तेव्हा आपण म्हणू या की डॉट एंड पॉझिटिव्ह आहे Vin हा Vin अधिक हा Vin आहे तर सर्किटच्या या भागात तुम्हाला दिसेल की Q2 ला दोन वेळा Vin चा सामना करावा लागतो तर Q2 आणि Q1 चे रेटिंग येथे लिहिल्याप्रमाणे आहे त्याचप्रमाणे डायोड जेव्हा डायोड कंडक्ट होतो तेव्हा असे म्हणूया की डायोडचे एक टोक nVin वर आहे आणि डायोडचे दुसरे टोक nVin वर आहे ज्या वेळी हे कंडक्ट केले जाते त्या काळात आणखी एक nVin येत आहे तर हा nVin nVin कंडक्टिंग डायोड समोर येत आहे तर डायोडने एकंदरीत दोन nVin सहन केले पाहिजे तर ते याचे रेटिंग असेल इंडक्टन्स आणि C चे रेटिंग ठरवणे हे आपण बक कन्व्हर्टर सर्किटमध्ये चर्चा केल्याप्रमाणेच आहे आता एक लहान पैलू आहे ज्याबद्दल मला चर्चा करायची आहे तो म्हणजे फ्रीव्हीलिंग पैलू आणि कोअरमधील फ्लक्स मग पुश पुल वरील चर्चा अधिक पूर्ण होईल आपण ते पाहू आता कोअरमधील फ्लक्स वेवफॉर्मचा विचार करा आता आपण असे म्हणू या की ते सुरू करण्याच्या वेळी त्याच्या स्थिर अवस्थेतील फ्लक्स कोअरच्या एका बाजूला आहे आपण असे म्हणू या की ते वजा phi m वर आहे आणि ज्या वेळी Q1 चालू असतो म्हणजे तो चुंबकीय करंट आहे जो वाहतो आहे आणि तो m ते m पर्यंत कोअरचे चुंबकीकरण करत आहे तर हे m आहे आणि नंतर Q1 आणि Q2 दोन्ही बंद असताना असे म्हणू तर जेव्हा Q1 आणि Q2 दोन्ही बंद असतात तेव्हा इंडक्टर करंट या टप्प्यावर या पद्धतीने जातो आणि तो या प्रकारे आणि अशा प्रकारे समान रीतीने विभागतो तर इंडक्टर करंट IL हा या बाजूने IL भागिले 2 आणि या बाजूने IL भागिले 2 मध्ये विभागला जाईल आणि नंतर पुन्हा IL होईल आणि म्हणून जर तुम्ही चुंबकीयकडे पाहिले तर तेथे एक IL भागिले 2 आहे जो नॉन डॉट एन्डमध्ये प्रवेश करून डॉट एंडला बाहेर येतो आणि अशा प्रकारे हलते की डॉट एंडमध्ये IL भागीले 2 आहे येथे नॉन डॉट एंडमधून बाहेर येणे आणि नंतर जोडणे आणि येथे या Vp पॉइंट पोल पॉइंटवर जोडणे आणि नंतर इंडक्टरमध्ये IL म्हणून जाणे तर तुम्हाला दिसेल की कॉइलच्या दुय्यम भागात IL2 नॉन डॉट एंडमध्ये प्रवेश करत आहे आणि IL2 डॉट एंडमध्ये प्रवेश करत आहे तर nlL2जे कोअरमध्ये आत आणि एका बाजूला तयार होते ते एका दिशेने आणि या करंटमुळे इतर कॉइल्समध्ये दुसऱ्या दिशेने प्रवाहित होते ते एकमेकांना रद्द करतील आणि प्रभावीपणे येथे कोणतेही व्होल्टेज होणार नाही किंवा फ्लक्स किंवा फ्लक्स ddt बदलणार नाहीत विरुद्ध चुंबकीय अर्थाने यामधून वाहणाऱ्या समान करंट च्या रद्दीकरण प्रभावामुळे ते 0 असेल म्हणून एकदा फ्लक्समध्ये कोणताही बदल झाला नाहीतर ddt व्होल्टेज हे 0 नाही आहे ddt0 फ्लक्स जिथे होता तिथे सतत असतो आणि नंतर पुन्हा एक विषमता आहे Q2 चालू आहे आणि आता उलट अर्थाने चुंबकीय करंट वाहत आहे आणि नंतर तो खाली m वरून m पर्यंत जाईल आणि दुसर्या टोकाला जेव्हा Q1 आणि Q2 दोन्ही बंद असतील आणि पुन्हा इंडक्टर करंट दोन्ही वायंडिंग्ज मध्ये अशा प्रकारे फ्रीव्हीलिंग होईल की करंट विरुद्ध दिशेने प्रवाहित होईल फ्लक्स मध्ये कोणताही बदल नाही आणि संपूर्ण ऑपरेशन चालू राहते तर फ्लक्सकडे पाहण्याची शक्यता किंवा संधी असल्यास तुम्ही कसे पहाल पुश पुल कन्व्हर्टरच्या कोअरमध्ये हे असे दिसते जेव्हा तुम्ही पुश पुल ट्रान्सफॉर्मर फॉरवर्ड कन्व्हर्टर साठी बनवता त्या तत्सम रेषांवर हे तुम्हाला काही अंतर्दृष्टी देईल आता मला या डायोड मधून आणि या डायोडमधून वाहणारे करंटस बघायचे आहेत तर हे दोन करंट आहेत जे प्रत्यक्षात एकदाच इंडक्टरमधून वाहतात ते मुळात हा विशिष्ट डायोड चालू असताना इंडक्टर करंट असतो किंवा हा विशिष्ट डायोड चालू असतो त्या वेळी इंडक्टर करंट असतो तर की Q1 कालावधी दरम्यान इंडक्टर करंट आणि हा निळा डायोड समान असेल Q2 कालावधी दरम्यान इंडक्टर करंट आणि ग्रीन डायोडमध्ये समान करंट असेल ज्या कालावधीत Q1आणि Q2 बंद असतात तेव्हा इंडक्टर करंट दोन डायोड करंट्समध्ये समान प्रमाणात विभाजित होईल तर तत्त्व वापरून आपण डायोड करंट लिहू शकतो तर मला डायोड करंट्स काढण्याबद्दल माहिती द्या तर प्रथम मी डायोड करंट D1 घेतो मी याला D1 म्हणेन तरID1 दरम्यान जेव्हा Q1 चालू असताना D1 डायोड कंडक्ट होईल तर तो इंडक्टर करंट सारखाच वेव चा आकार घेईल मग इंडक्टर करंट प्रत्यक्षात येईल मी आता ते डॉट घालणार आहे या आकारात जाईल आणि नंतर जेव्हा Q2 प्रत्यक्षात कंडक्ट होईल त्या काळात ID1 करंट प्रवाहित होणार नाही म्हणून मी सुरक्षितपणे म्हणू शकतो की या काळात ते 0 असेल आणि पुन्हा जेव्हा Q1 आणि Q2 बंद असेल तेव्हा करंटचे काही सामायिकरण असेल ज्यावर आपण येऊ आणि नंतर पुन्हा जेव्हा Q1 चालू असेल तेव्हा तो आकार घेईल आणि कट करेल आता मी डॉटेड रेषा दाखवत आहे कारण डायोडमधून वाहणार्या करंटचा तो मार्ग नाही आता जेव्हा Q1 Q2 हे दोन्ही बंद असतील तेव्हा या कमी होणाऱ्या करंटचा अर्धा भाग D1 मधून प्रवाहित होईल आणि उरलेला अर्धा ID2 मधून प्रवाहित होईल तर आपण अर्धा म्हणू या हा आणि उरलेला अर्धा मी समान म्हणेन जो ID2 मधून प्रवाहित होईल हा D2 आहे त्याचप्रमाणे या बिंदूवर देखील त्यामुळे डायोड करंट असे काहीतरी दिसेल तो जातो आणि जेव्हा Q2 चालू असतो तेव्हा तुम्ही पाहता की करंट असाच जातो आणि त्यातील अर्धा भाग यातूनच वाहतो इतर अर्धा भाग दुसर्या अर्ध्यामधून वाहत जाईल आणि D1 डायोडमधून वाहत जाईल तर दोन्ही बंद असताना अर्धा आणि अर्धा शेअर केला जाईल तर तुम्हाला स्कोप वर डायोड करंटचा एक नमुना दिसेल जो असा आहे आणि त्याचप्रमाणे इतर डायोडसाठी देखील तुम्हाला डायोड करंटचा नमुना दिसेल जो या पद्धतीने वाहतो आणि वर वरती जातो आणि नंतर तसाच जातो तर डायोड करंटस कसे वाहतील आणि हेच तुम्हाला प्रत्यक्षात दिसेल मी हा डॉट असलेला भाग काढून टाकतो आणि डायोड करंट्सच्या स्कोपवर तुम्हाला प्रत्यक्षात हेच दिसेल तर पुश पुल कन्व्हर्टर अशा प्रकारे कार्य करेल आता तुम्हाला दिसेल की हाफ पूल आणि फुल पूल समजून घेणे खूप सोपे आहे सेकंडरी भाग सेकंडरी भागाचा संपूर्ण भाग अगदी सारखाच आहे कन्व्हर्टरच्या सेकंडरी भागामध्ये कोणताही बदल होणार नाही मग तो पुश पुल हाफ पूल किंवा फुल पूल असो ऑपरेशन देखील अगदी सारखेच आहे हे डायोड करंट्स अगदी सारखेच असतील आणि इनपुट आउटपुट संबंध इंडक्टर मधील इंडक्टर करंट्स आणि व्होल्टेज आणि फ्रिक्वेंसी ज्यासह dTs आणि 1 - dTs जे आपण म्हणतो पोल व्होल्टेज खूप खूप समान असतील काय बदलेल तो हा प्रायमरी भाग आहे आणि तोच मी बदलणार आहे आणि मग h फरक तुमच्यासाठी दर्शवा आणि यामुळे हाफ ब्रिजची कल्पना येईल आणि फुल ब्रिज सर्किट कार्य करेल